पेटंटयोग्यता शोध अहवालाची मागणी कशी नोंदवायची पेटंटयोग्यता शोध अहवालाची मागणी कशी नोंदवायची पेटंटयोग्यता शोध अहवालाची मागणी करण्यापूर्वी काही घटकांचा विचार तुम्ही केला पाहिजे पेटंटयोग्यता शोध अहवालाची मागणी करण्यापूर्वी काही घटकांचा विचार तुम्ही केला पाहिजे प्रथमतः तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ शोधकर्त्याची निवड केली पाहिजे प्रथमतः तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ शोधकर्त्याची निवड केली पाहिजे एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची तुम्ही निवड कराल एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची तुम्ही निवड कराल जसे की विद्युत रासायनिक धातुशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स किंवा जैवतंत्रज्ञान आदि क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची तुम्ही शोधकर्ता म्हणून निवड कराल जसे की विद्युत रासायनिक धातुशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स किंवा जैवतंत्रज्ञान आदि क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची तुम्ही शोधकर्ता म्हणून निवड कराल किंवा ह्या व्यक्ती संगणक क्षेत्रातील शोध किंवा यांत्रिकी क्षेत्रातील शोधा मधील तज्ञ व्यक्ती तज्ञ असतील किंवा ह्या व्यक्ती संगणक क्षेत्रातील शोध किंवा यांत्रिकी क्षेत्रातील शोधा मधील तज्ञ व्यक्ती तज्ञ असतील तेव्हा तुम्ही योग्य शोधकर्त्याची निवड कराल कारण शोध घेणाऱ्या व्यक्तीस मुख्य ज्ञानक्षेत्राची चांगली जाण असणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही योग्य शोधकर्त्याची निवड कराल कारण शोध घेणाऱ्या व्यक्तीस मुख्य ज्ञानक्षेत्राची चांगली जाण असणे आवश्यक आहे आणि संबंधित व्यक्तीस जर असा शोध घेण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा शोध अहवाल प्राप्त होऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीस जर असा शोध घेण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा शोध अहवाल प्राप्त होऊ शकतो तुमच्या शोधातील विविध भागानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शोध व्यक्तींची आवश्यकता भासू शकते तुमच्या शोधातील विविध भागानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शोध व्यक्तींची आवश्यकता भासू शकते उदाहरणार्थ तुम्हाला पेटंट कार्यालयातील सर्व फाईलची माहिती असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते जेणेकरून तुमच्या शोधा संबंधीच्या पूर्व शोधाची जबाबदारी तो पार पडेल उदाहरणार्थ तुम्हाला पेटंट कार्यालयातील सर्व फाईलची माहिती असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते जेणेकरून तुमच्या शोधा संबंधीच्या पूर्व शोधाची जबाबदारी तो पार पडेल तर तुम्हाला अशाही व्यक्तीची आवश्यकता असेल जो तुमच्या शोधा संदर्भातील नॉन पेटंट साहित्याचा शोध घेण्यात तज्ञ असेल तर तुम्हाला अशाही व्यक्तीची आवश्यकता असेल जो तुमच्या शोधा संदर्भातील नॉन पेटंट साहित्याचा शोध घेण्यात तज्ञ असेल तसेच संबंधित शोधाशी निगडीत परदेशातील पेटंटचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीची ही तुम्हाला आवश्यकता भासू शकते तसेच संबंधित शोधाशी निगडीत परदेशातील पेटंटचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीची ही तुम्हाला आवश्यकता भासू शकते तेव्हा शोध अहवालातील निष्कर्ष विविध विभागातील तज्ञ शोधकर्त्याच्या शोध अहवालातील एकत्रित परिणाम म्हणून येऊ शकतात तेव्हा शोध अहवालातील निष्कर्ष विविध विभागातील तज्ञ शोधकर्त्याच्या शोध अहवालातील एकत्रित परिणाम म्हणून येऊ शकतात दुसरे म्हणजे तुमच्या शोध अहवालात समाविष्ट करण्याची माहिती तुम्ही निश्चित करू शकता दुसरे म्हणजे तुमच्या शोध अहवालात समाविष्ट करण्याची माहिती तुम्ही निश्चित करू शकता या शोध अहवालाची गुणवत्ता तुम्ही पुरविलेल्या माहितीवर अवलंबून असते या शोध अहवालाची गुणवत्ता तुम्ही पुरविलेल्या माहितीवर अवलंबून असते तुमच्या शोधाचे तुम्ही आकृत्यांच्या स्वरूपात आरेखन केलेले असेल तर शोध घेणाऱ्या व्यक्तीस तुमचा शोध समजण्यास मदत होऊन त्यावर आधारित गुणवत्तापूर्ण अहवाल सादर करणे सोपे जाते तुमच्या शोधाचे तुम्ही आकृत्यांच्या स्वरूपात आरेखन केलेले असेल तर शोध घेणाऱ्या व्यक्तीस तुमचा शोध समजण्यास मदत होऊन त्यावर आधारित गुणवत्तापूर्ण अहवाल सादर करणे सोपे जाते तेव्हा तज्ञ शोध व्यक्ती समवेत तुम्ही तुमच्या शोधा संबंधी चर्चा केली पाहिजे जशी की शोध व्यक्तींनी कुठल्या बाबींचा शोध घेणे अपेक्षित आहे आणि तुम्ही तुमच्या शोधामध्ये किती वेळ आणि संसाधने गुंतवीत आहात तेव्हा तज्ञ शोध व्यक्ती समवेत तुम्ही तुमच्या शोधा संबंधी चर्चा केली पाहिजे जशी की शोध व्यक्तींनी कुठल्या बाबींचा शोध घेणे अपेक्षित आहे आणि तुम्ही तुमच्या शोधामध्ये किती वेळ आणि संसाधने गुंतवीत आहात तेव्हा शोध घेण्यासाठी एक निश्चित रक्कम ठरलेली असते आणि त्यानुसार तुम्हाला कुठल्या प्रकारची कार्यवाही अपेक्षित आहे हे ठरविणे आवश्यक आहे तेव्हा शोध घेण्यासाठी एक निश्चित रक्कम ठरलेली असते आणि त्यानुसार तुम्हाला कुठल्या प्रकारची कार्यवाही अपेक्षित आहे हे ठरविणे आवश्यक आहे तज्ञ शोध व्यक्तींशी चर्चा करून तुम्ही ठरवू शकता की तुमचा शोध केवळ पेटंटयोग्य साधना पुरताच मर्यादित ठेवायचा आहे का म्हणजेच पेटंट संबंधित साहित्या पुरताच मर्यादित ठेवायचा की नॉन पेटंट साहित्याचाही शोध घ्यायचा तज्ञ शोध व्यक्तींशी चर्चा करून तुम्ही ठरवू शकता की तुमचा शोध केवळ पेटंटयोग्य साधना पुरताच मर्यादित ठेवायचा आहे का म्हणजेच पेटंट संबंधित साहित्या पुरताच मर्यादित ठेवायचा की नॉन पेटंट साहित्याचाही शोध घ्यायचा शोध घेण्यासाठी निशुल्क आणि शुल्क भरावे लागणारे असे दोन्ही प्रकारचे माहिती स्त्रोत उपलब्ध आहेत शोध घेण्यासाठी निशुल्क आणि शुल्क भरावे लागणारे असे दोन्ही प्रकारचे माहिती स्त्रोत उपलब्ध आहेत तिसरी बाब म्हणजे तुम्हाला शोधाची व्याप्ती निश्चित करावी लागते तिसरी बाब म्हणजे तुम्हाला शोधाची व्याप्ती निश्चित करावी लागते तुम्ही जर भारतात पेटंट फाईल करत असाल तर तुम्हास सामान्यतः भारतीय पेटंट च्या संदर्भातील शोध घ्यावा लागेल तसेच शोधा संदर्भातील पूर्व शोध घ्यावा लागेल तुम्ही जर भारतात पेटंट फाईल करत असाल तर तुम्हास सामान्यतः भारतीय पेटंट च्या संदर्भातील शोध घ्यावा लागेल तसेच शोधा संदर्भातील पूर्व शोध घ्यावा लागेल आणि जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट परिक्षेत्रातील जसे की परदेशां मधील परिक्षेत्रात पेटंट फाईल करायचे असेल तर त्या क्षेत्रातील पेटंट प्रक्रियेविषयी तुम्ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट परिक्षेत्रातील जसे की परदेशां मधील परिक्षेत्रात पेटंट फाईल करायचे असेल तर त्या क्षेत्रातील पेटंट प्रक्रियेविषयी तुम्ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे तसेच तुमच्या शोधा संदर्भात पेटंट साहित्य आणि नॉन पेटंट साहित्य याचा समावेश करायचा का याचाही निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल तसेच तुमच्या शोधा संदर्भात पेटंट साहित्य आणि नॉन पेटंट साहित्य याचा समावेश करायचा का याचाही निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही तुमच्या शोधाची व्याप्ती निश्चित करत असता तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही तुमच्या शोधाची व्याप्ती निश्चित करत असता यावर आधारित तुमचा शोध अहवाल जारी केला जातो यावर आधारित तुमचा शोध अहवाल जारी केला जातो यासंदर्भातील चौथी गोष्ट म्हणजे या शोधा संदर्भातील खर्च होय यासंदर्भातील चौथी गोष्ट म्हणजे या शोधा संदर्भातील खर्च होय सामान्यतः शोध संदर्भातील खर्च निश्चित असतात सामान्यतः शोध संदर्भातील खर्च निश्चित असतात परंतु काही गुंतागुंतीच्या क्षेत्रांमध्ये किंवा काही तंत्रज्ञानामध्ये शोध व्यक्तीस शोध घेण्यासाठी ज्यादा वेळ द्यावा लागतो तेव्हा अशा स्थितीमध्ये कामाच्या जादा तासासाठी तुम्हाला जास्तीचे मानधन द्यावे लागते किंवा निश्चित केलेल्या फीस मध्ये बदल होऊ शकतो परंतु काही गुंतागुंतीच्या क्षेत्रांमध्ये किंवा काही तंत्रज्ञानामध्ये शोध व्यक्तीस शोध घेण्यासाठी ज्यादा वेळ द्यावा लागतो तेव्हा अशा स्थितीमध्ये कामाच्या जादा तासासाठी तुम्हाला जास्तीचे मानधन द्यावे लागते किंवा निश्चित केलेल्या फीस मध्ये बदल होऊ शकतो यासंदर्भातील पाचवी बाब म्हणजे विनंती अर्ज द्वारे शोधाची प्रक्रिया निश्चित करणे होय यासंदर्भातील पाचवी बाब म्हणजे विनंती अर्ज द्वारे शोधाची प्रक्रिया निश्चित करणे होय तज्ञ शोध व्यक्तीस पत्राद्वारे तुम्ही निश्चित कुठल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे आणि जर तुम्ही भारतीय पेटंट कार्यालयामध्ये पेटंट फाईल करू इच्छित असेल तर भारतीय पेटंट कार्यालयातील तुमच्या शोधाशी संबंधित सर्व पेटंटचा शोध घेण्याची विनंती तुम्ही करू शकतात तज्ञ शोध व्यक्तीस पत्राद्वारे तुम्ही निश्चित कुठल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे आणि जर तुम्ही भारतीय पेटंट कार्यालयामध्ये पेटंट फाईल करू इच्छित असेल तर भारतीय पेटंट कार्यालयातील तुमच्या शोधाशी संबंधित सर्व पेटंटचा शोध घेण्याची विनंती तुम्ही करू शकतात त्याचबरोबर तुमच्या शोधा संदर्भातील निश्चित माहिती किंवा आकृत्या यांचा समावेश तुम्ही पत्रात करू शकता जेणेकरून योग्य प्रकारे शोध घेता येईल त्याचबरोबर तुमच्या शोधा संदर्भातील निश्चित माहिती किंवा आकृत्या यांचा समावेश तुम्ही पत्रात करू शकता जेणेकरून योग्य प्रकारे शोध घेता येईल तसेच तुमच्या शोधाची विशिष्ट पद्धतीने विभागणी केलेली असल्यास त्यासंदर्भात शोध घेण्याची विनंतीही ही तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस करू शकता तसेच तुमच्या शोधाची विशिष्ट पद्धतीने विभागणी केलेली असल्यास त्यासंदर्भात शोध घेण्याची विनंतीही ही तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस करू शकता आणि जर तुमच्या शोधाचे काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये असतील जसे की नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये तेही तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस कळवू शकता आणि जर तुमच्या शोधाचे काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये असतील जसे की नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये तेही तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस कळवू शकता ज्याद्वारे नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये आणि पेटंट अयोग्य किंवा क्षुल्लक वैशिष्ट्ये यांच्या तुलनात्मक अभ्यासाद्वारे शोध घेता येईल ज्याद्वारे नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये आणि पेटंट अयोग्य किंवा क्षुल्लक वैशिष्ट्ये यांच्या तुलनात्मक अभ्यासाद्वारे शोध घेता येईल तसेच तुमच्या विनंती अर्ज मध्ये तुम्ही निश्चित कालमर्यादेचा ही उल्लेख करू शकता जेणेकरून विहित कालमर्यादेत शोध पूर्ण होऊ शकेल तसेच तुमच्या विनंती अर्ज मध्ये तुम्ही निश्चित कालमर्यादेचा ही उल्लेख करू शकता जेणेकरून विहित कालमर्यादेत शोध पूर्ण होऊ शकेल त्याचबरोबर विनंती अर्ज मध्ये तुम्ही तुमच्या शोधा संदर्भात संभाव्य बाबी जोडण्या विषयी उल्लेख करू शकता जेणेकरून शोधा संदर्भात लवचिकता निर्माण होईल त्याचबरोबर विनंती अर्ज मध्ये तुम्ही तुमच्या शोधा संदर्भात संभाव्य बाबी जोडण्या विषयी उल्लेख करू शकता जेणेकरून शोधा संदर्भात लवचिकता निर्माण होईल आणि याद्वारे तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस अधिकच्या कामासंदर्भात अधिकारपत्र देऊ शकता आणि याद्वारे तुम्ही तज्ञ शोध व्यक्तीस अधिकच्या कामासंदर्भात अधिकारपत्र देऊ शकता